या माॅड्यूल मध्ये तुमचे स्वागत आहे मागच्या माॅड्यूल मध्ये आपण काय अभ्यासले आहे आपण रजिस्टर आणि कॅपॅसिटर चा ऑपरेशनल अंपलिफायर सोबत वापर करून ऑसिलेटर कसा डिझाईन करतात ते बघितले आहे आपण दोन प्रकार चे ऑसिलेटर बघितले आहेत एक म्हणजे फेज शिफ्ट ऑसिलेटर आणि दुसरा म्हणजे वेन ब्रिज ऑसिलेटर आता जर मला सर्किट हाय फ्रिक्वेन्सी रेंज from 200 kilo hertz to few gigahertz पर्यंत ऑपरेट करायचा असेल तर आपण RC फेज शिफ्ट ऑसिलेटर किंवा वेन ब्रिज ऑसिलेटर चा वापर करू शकतो का कदाचित आपण त्यांचा वापर हाय फ्रिक्वेन्सी साठी करू शकत नाही जर तुम्हाला हाय फ्रिक्वेन्सी साठी ऑसिलेटर डिझाईन करायला सांगितला तर तुम्ही काय कराल त्यावेळी तुम्हाला L C चा वापर करून म्हणजेच इंडक्टर आणि कॅपॅसिटर चा वापर करून ऑसिलेटर डिझाईन करावा लागेल तरी इथे आपण इंडक्टर आणि कॅपॅसिटर चा ऑप एमप सोबत वापर करून LC असे लेटर ऑसिलेटर कसा डिझाईन करतात ते बघणार आहोत तसेच आपण LC ऑसिलेटर चे प्रकार सुद्धा बघणार आहोत इथे आपण LC असे लेटर म्हणजे काय ते पाहूयात स्क्रीन वर तुम्हाला काय दिसत आहे इथे ऑसिलेटर आहे जो L म्हणजे इंडक्टर आणि C म्हणजे कॅपॅसिटर चा वापर करून ऑसिलेशन निर्माण करतो आणि त्याला LC ऑसिलेटर असे म्हणतात इथे L आणि C चा वापर करून बनवलेल्या सर्किट ला टँक सर्किट किंवा ऑसिलेटरी सर्किट असे म्हणतात आणि हा LC ऑसिलेटर चा महत्त्वाचा भाग आहे या सर्किट ला रेझोनंट सर्किट किंवा ट्यून सर्किट म्हणतात म्हणूनच LC ऑसिलेटर ला ट्यून ऑसिलेटर टॅंक ऑसिलेटर म्हणतात म्हणजेच LC सर्किट फीडबॅक सर्किट म्हणून वापर करणाऱ्या सर्किट ला रेजोनंट सर्किट म्हणतात आणि ऑसिलेटर हाय फ्रिक्वेन्सी from 200 kilohertz to up to a few gigahertz ला वापर करू शकतो हायर फ्रिक्वेन्सी रेंज मुळे हे ऑसिलेटर रेडिओ फ्रिक्वेन्सी एनर्जी मध्ये सोर्स म्हणून वापरतात तर आता तुम्हाला माहित आहे की RF एनर्जी साठी कुठच्या प्रकारचे ऑसिलेटर वापरतात आपण असे म्हणू शकतो LC ऑसिलेटर सारखे ऑसिलेटर आपण RF एनर्जी साठी सोर्स म्हणून वापरू शकतो आपण हे बघितले आहे की LC टॅंक सर्किटमध्ये L आणि C पॅरलल मध्ये जोडलेले असतात तुम्ही हे या आकृतीत पाहू शकता आता हे कसे काम करेल सुरुवातीला आपण असे गृहीत धरू यात की जेव्हा आपण DC सोर्स देतो तेव्हा कॅपॅसिटर आकृतीत दाखवल्याप्रमाणे पोलारिटी ने चार्ज होतात इथे तुम्ही व्हिडिओ बघू शकता ज्यात जेव्हा कॅपॅसिटर चार्ज होतो तेव्हा कॅपॅसिटर मध्ये एनर्जी इलेक्ट्रोस्टॅटीक चार्ज च्या स्वरूपात संग्रहित केली जाते हे नक्की कसे घडते ते आपण एका ठराविक व्हिडिओ मध्ये बघू शकतो ते आपण नंतर पाहू आता तुम्ही या स्लाईडवर लक्ष केंद्रित करा हा अजून एक एक्ससाइज आहे जो आपण इथे शिकत आहोत जेव्हा आपण काहीतरी समजून घेत असतो तेव्हा आपले पूर्ण लक्ष त्याच्यावर असले पाहिजे म्हणून जेव्हा मी असे म्हणते की स्लाईडवर लक्ष केंद्रित करा तेव्हा तुमचा लक्ष तिथेच असला पाहिजे तर आपण बघू की तुमच्यापैकी किती जण हे करू शकता तर आपण कुठे होतो जेव्हा कॅपॅसिटर चार्ज होतो तेव्हा एनर्जी इलेक्ट्रोस्टॅटीक एनर्जी च्या स्वरूपात साठवली जाते जेव्हा हा कॅपॅसिटर आपण इंडक्टर च्या एक्रॉस टॅंक सर्किट मध्ये जोडतो तेव्हा तो डिसचार्जिंग करायला सुरू करतो तर इथे काय घडेल जर आपण चार्ज कॅपॅसिटर इंडक्टर ला जोडला तर तो डिस्चार्ज करायला सुरुवात करेल आता जर तुम्ही स्क्रीन वर पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा कॅपॅसिटर इंडक्टर च्या एक्रॉस जोडला जातो तेव्हा तो इंडक्टर मधून डिस्चार्ज करायला सुरुवात करतो हा बाण कवेंशनल करंट ची दिशा दाखवतो या करंट वाहिल्या मुळे इंडक्टर च्या भोवती मॅग्नेटिक फिल्ड जनरेटर होते आणि इंडक्टर एनर्जी साठवायला सुरुवात करतो तर आपण येथे काय म्हणत आहोत इथे कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला सुरू होईल आणि इंडक्टर चार्ज व्हायला लागेल जेव्हा कॅपॅसिटर पूर्णपणे डिस्चार्ज होईल तेव्हा सर्किट मधून मॅक्सिमम करंट वाहिला जाईल सुरुवातीला कॅपॅसिटर पूर्णपणे चार्ज होता आता कॅपॅसिटर इंडक्टर मधून डिस्चार्ज होत आहे इथे इंडक्टर चार्ज होत आहे आणि कॅपॅसिटर डिस्चार्ज होत आहे त्यावेळेला सर्व इलेक्ट्रोस्टॅटीक एनर्जी मॅग्नेटिक एनर्जी च्या स्वरूपात साठवली जात आहे मॅग्नेटिक एनर्जी कशासाठी तर आता एनर्जी इंडक्टर मध्ये कन्वर्ट झाली आहे सुरुवातीला तिथे कॅपॅसिटर होता त्यात इलेक्ट्रोस्टॅटीक एनर्जी होती आता जर मी इथे कॅपॅसिटर सिरीज मध्ये किंवा पॅरलल मध्ये इंडक्टर सोबत जोडला तर काय होईल कॅपॅसिटर मधील चार्ज डिस्चार्ज व्हायला सुरुवात होईल आपण हे पेन म्हणजे इंडक्टर आहे असे समजूयात हे दोन बोटे अंगठा आणि पहिले बोट कॅपॅसिटर प्लेट्स आहेत असे समजा आता कॅपॅसिटर प्लेट्स पूर्णपणे चार्ज झालेल्या आहेत जेव्हा तुम्ही इंडक्टर कॅपॅसिटर सोबत जोडता तेव्हा कॅपॅसिटर डिस्चार्ज करायला सुरुवात करतो आणि इंडक्टर चार्ज साठवायला सुरुवात करतो तर अशाप्रकारे ही इलेक्ट्रोस्टॅटीक एनर्जी मॅग्नेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते हेच या आकृतीत दाखवलेले आहे तर आपण येथे काय बघितले आहे सुरुवातीला कॅपॅसिटर लाल होता जेव्हा येथे प्लस आणि तिकडे मायनस होते तुम्ही इथे मॅक्सिमम इलेक्ट्रोस्टॅटीक एनर्जी बघू शकता आता जेव्हा तुम्ही इंडक्टर जोडतात तेव्हा कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला आणि इंडक्टर चार्ज व्हायला सुरुवात करतो हे तुम्ही इथे बघू शकता सुरवातीला कॅपॅसिटर चार्ज होता आता इंडक्टर चार्ज आहे आता पुढे इंडक्टर चार्ज करायला सुरुवात करेल आणि कॅपॅसिटर रिव्हर्स दिशेने चार्ज व्हायला सुरुवात करेल तर आपण इथे काय बघितले आहे आपण बघितले की सुरुवातीला कॅपॅसिटर या आकृतीत दाखवलेल्या प्लेट्स प्रमाणे चार्ज होता त्यानंतर आपण तो इंडक्टर ला जोडला इथे कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला आणि इंडक्टर चार्ज व्हायला लागला त्यामुळेच इथे दाखवल्याप्रमाणे मॅग्नेटिक एनर्जी निर्माण झाली आता ही मॅग्नेटिक एनर्जी कोसळायला सुरवात होईल त्यासाठी आपल्याला लेन्झ lenz's कायद्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे लेन्झ lenz's कायद्यानुसार हा कॅपॅसिटर ला विरुद्ध पोलारिटी ने चार्ज करायला सुरुवात करेल ज्यात खालची प्लेट पॉझिटिव आणि वरची प्लेट निगेटिव असेल ही पहिली कंडिशन आहे म्हणजेच जेव्हा इंडक्टर पूर्णपणे चार्ज होईल मॅग्नेटिक एनर्जी कोसळायला लागेल आणि तो लेन्झ lenz's कायद्यामुळे कॅपॅसिटर ला विरुद्ध पोलारिटी मध्ये चार्ज करेल म्हणून इंडक्टर इथे पूर्णपणे डिस्चार्ज होईल काही वेळानंतर कॅपॅसिटर सुरुवातीच्या पोलारिटी पेक्षा विरुद्ध पोलारिटी ने पूर्णपणे चार्ज होईल सुरुवातीला कॅपॅसिटर चि वरची प्लेट पॉझिटिव्ह आणि खालची प्लेट निगेटिव्ह होती आता ते विरुद्ध असेल म्हणूनच कॅपॅसिटर विरुद्ध पोलारिटी ने पूर्णपणे चार्ज होईल इथे इंडक्टर डिस्चार्ज होताना सर्व मॅग्नेटिक एनर्जी कॅपॅसिटर मधील इलेक्ट्रोस्टॅटीक एनर्जी मध्ये कन्वर्ट होईल आता पुढे काय होईल आता कॅपॅसिटर पुन्हा इंडक्टर मधून डिस्चार्ज करायला सुरुवात करेल म्हणूनच येथे आधी कॅपासिटर चार्ज होईल आणि डिस्चार्ज होईल तसेच नंतर इंडक्टर चार्ज होईल आणि डिस्चार्ज होईल आणि पुन्हा कॅपॅसिटर चार्ज होईल आणि डिस्चार्ज होईल अशाप्रकारे हे चक्र चालू राहील आता सर्किट मधील करंट ची दिशा विरुद्ध असेल आणि इलेक्ट्रोस्टॅटीक चार्ज पुन्हा मॅग्नेटिक चार्ज मध्ये कन्वर्ट होईल आणि जेव्हा कॅपॅसिटर पूर्णपणे डिस्चार्ज होईल मॅग्नेटिक फिल्ड कोसळेल आणि कॅपॅसिटर ला पुन्हा विरुद्ध पोलारिटी मध्ये चार्ज करेल म्हणून कॅपॅसिटर विरुद्ध पोलारिटी ने चार्ज होतो आणि त्याचे डिस्चार्ज होणे सर्किटमध्ये अल्टरनेट करंट निर्माण करतात इथे तुम्ही ऑसिलेशन बघू शकता पण ते विरळ होत आहेत कारण प्रत्येक वेळी जेव्हा एनर्जी कॅपॅसिटर मधून इंडक्टर मध्ये आणि पुन्हा कॅपॅसिटर मध्ये ट्रान्सफर होते तेव्हा एनर्जी लॉस होते त्याच्यामुळे ऑसिलेशन च्या करंट चा एम्पलीट्यूड प्रत्येक वेळी एनर्जी ट्रान्सफर होताना कमी होतो म्हणून आपल्याला ऑसिलेशन मध्ये एक्सपोनेन्शियल डिके दिसतो आणि याला डॅम ऑसिलेटर म्हणतात आणि असे डॅम ऑसिलेशन काही काळानंतर थांबतात आता आपल्याला ऑसिलेशन आणि अल्टरनेटिंग करंट विषय माहित आहे कॅपॅसिटर आणि इंडक्टर च्या पुन्हा पुन्हा चार्ज आणि डिस्चार्ज होण्यामुळे आणि विरुद्ध पोलारिटी मुळे चार्ज ट्रान्सफर होतो आणि एनर्जी लॉस होते म्हणून आपल्याला ऑसिलेशन मध्ये डिके दिसतो पण जर ऑसिलेशन डिके होत असतील तर आपण त्याला ऑसिलेटर म्हणू शकत नाही ऑसिलेटर मध्ये कंटिन्यू ऑसिलेशन असले पाहिजेत तर इथे आपण बघितले LC ऑसिलेटर डॅमपींग किंवा डाईंग असतो तर सिग्नल संपू नये म्हणून आपण काय करू शकतो स्लाईड मधील आकृतीत आपण LC ऑसिलेटर पाहू शकतो इथे ट्रांजिस्टर ऍम्प्लिफायर किंवा ऑप एमप योग्य वेळी लॉस झालेली एनर्जी सप्लाय करतो फीडबॅक नेटवर्क योग्य पोलारिटी ची काळजी घेतो तसेच एनर्जी लॉस ची देखील काळजी घेतो म्हणूनच LC सर्किट किंवा LC टॅंक सर्किट ऍम्प्लिफायर चा सोबत एकत्रपणे टिकाऊ ऑसिलेशन जनरेट करायला वापर केला जाऊ शकतो लॉस झालेली एनर्जी ऑसिलेटर ला पुन्हा दिली जाते त्यामुळे ऑसिलेशन टिकून राहतात म्हणूनच आपल्याला टिकाऊ ऑसिलेशन किंवा अन डॅम ऑसिलेशन मिळतात ऑसिलेशन ची फ्रिक्वेन्सी LC टॅंक सर्किट ने जनरेट केली जाते आणि ती इंडक्टर आणि कॅपॅसिटर वर अवलंबून असते म्हणून हे आपले सूत्र आहे इथे L हेंद्री मध्ये आणि C फेरेड मध्ये असतो टॅंक सर्किट च्या प्रकारावरून आणि फंक्शन वरून LC ऑसिलेटर चे कोलपिट्स किंवा हार्टलि ऑसिलेटर मध्ये वर्गीकरण करता येते म्हणून आपल्याला कोलपिट्स ऑसिलेटर म्हणजे काय आणि हार्टलि ऑसिलेटर म्हणजे काय ते नंतर बघावे लागेल आधी आपण मूलभूत LC ऑसिलेटर आणि फीडबॅक नेटवर्क कसे काम करतात ते पाहू या ठराविक सर्किट मध्ये LC ट्यून सर्किट फीडबॅक नेटवर्क तयार करतो तर ऑप अँप किंवा FET किंवा BJT एंपलीफायर स्टेज मधील ऍक्टिव्ह डिवाइस असू शकते तर आकृतीत तुम्ही LC ऑसिलेटर चा मूलभूत फॉर्म बघू शकता जिथे AV हा ऍम्प्लिफायर चा गेन आहे ऍम्प्लिफायर आउटपुट Z 1 Z 2 Z3 असलेल्या नेटवर्क ला सिग्नल देतो आपण इथे इनफायनाईट इनपुट एमपीडन्स असलेले ऍक्टिव्ह डिवाइस FET किंवा ऑप अँप गृहीत धरत आहोत आणि मूलभूत सर्किट आकृतीत दाखवल्याप्रमाणे लिनियर इक्विवलेंत सर्किट ने बदलू शकतो हे लिनियर इक्विवलेंत सर्किट आहे ज्याचा इनपुट एमपीडन्स हाय आहे आणि आउटपुट एमपीडन्स लो आहे आणि फीडबॅक नेटवर्क Z1 Z2 and Z3 असा आहे आपण या ठराविक सर्किट विषयी बोलत आहोत हा इन्वर्तींग ऍम्प्लिफायर आहे जो 180 degree फेज शिफ्ट देतो तसेच ऑसिलेशन साठी गरजेची कंडिशन पूर्ण करायला इथे फीडबॅक नेटवर्क 180 degree फेज शिफ्ट देतो तर इथे आपण एंपलीफायर स्टेज अनालाइज करूयात आपण इथे काय बघत आहोत एंपलीफायर चा इनपुट एमपीडन्स इंफायनाईट आहे म्हणून इनपुट टर्मिनल कडे कोणताही करंट वाहत नाही आहे Ro हा एंपलीफायर स्टेज चा आउटपुट एमपीडन्स आहे I equals to 0 असल्यामुळे आणि Z1 and Z3 सीरिजमध्ये तर यांचे कॉम्बिनेशन Z2 ला पॅरलल मध्ये असते हे इक्विवलेंत सर्किट जिथेZ1 Z3 सीरिजमध्ये आणि Z2 ला पॅरलल मध्ये आहे त्याला ZLअसे म्हणतात इथे I is minus AV VI upon Ro divided by Ro plus ZL and Vo is I into ZL असे आहे या दोन इक्वेशन वरून Gain is Vo by VI equals to minus AV into ZL divided by Ro plus ZL असे असेल जिथे A हा एंपलीफायर स्टेज चा गेन आहे तर फीडबॅक स्टेज अनालाइज करायला आपण Z1 Z3 and Z2 ही फीडबॅक स्टेज गृहीत धरूयात फीडबॅक बिटा कॅल्क्युलेशन साठी हे सर्किट बघुयात अशाप्रकारे फीडबॅक स्टेज अनालाइज केली जाते पुढे आपल्याला ZL ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवल्यावर आपल्याला A बीटा ची व्हॅल्यू मिळवण्यासाठी आपल्याला पुढे इक्वेशन सोडवावे लागेल या ठराविक केस साठी बरखासेन क्रायटेरिया नुसार मायनस A बीटा पॉझिटिव्ह आणि युनिटी एवढा किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे AV हा पॉझिटिव्ह आहे म्हणून मायनस A बीटा पॉझिटिव्ह असेल जेव्हा X1 and X2 यांची साईन सारखी असतील आणि X3 चे साईन वेगळे असेल हे असे दर्शवते की X1 and X2 हे सारखे रिएक्टिव इलेमेंट असू शकतात पण X3 वेगळा पाहिजे X1 and X2 हे दोन्ही एक तर कॅपॅसिटीव किंवा इंडक्टिव्ह असले पाहिजेत मागच्या इक्वेशन मध्ये आपण X3 equals to minus X1 plus X2 must be inductive हे पाहिले होते जर X1 and X2 हे कॅपॅसिटीव असतील तर X3 इंडक्टिव्ह असला पाहिजे आणि X3 कॅपॅसिटीव असेल तर X1 and X2 हे इंडक्टिव्ह असले पाहिजेत तर इथे आपण काय अभ्यासले आहे जर माझ्याकडे X1 X2 and X3 या रिअक्टॅन्स च्या व्हॅल्यू असतील आणि मी X1 and X2 कॅपॅसिटर म्हणून सिलेक्ट केले तर माझा X3 इंडक्टर असेल आणि जर X1 and X2 इंडक्टर असतील तर X3 कॅपॅसिटर असेल तर आपल्याला LC ऑसिलेटर सर्किट विषयी लक्षात ठेवले पाहिजे जर माझ्याजवळ आणि X1 X2 equal to L and X3 equal to C असं असेल तर तो हार्टली ऑसिलेटर असेल जर माझ्याजवळ X1 X2 equal to C and X3 equal L असे असेल तर तो कोलपिट्स ऑसिलेटर असेल म्हणजेच टॅंक सर्किट मधील रिएक्टॅन्स एलेमेंट्स नुसार आपण तो हार्टली ऑसिलेटर आहे की कोलपिट्स ऑसिलेटर आहे ते ठरवू शकतो आता आपण हार्टली ऑसिलेटर पाहुयात त्यानंतर आपण कोलपिट्स ऑसिलेटर कडे वळणार आहोत तर हार्टली ऑसिलेटर नक्की काय आहे आपण इथे LC ऑसिलेटर समजून घेतला आहे आणि तो कसा काम करतो ते सुद्धा पाहिले आहे पण LC ऑसिलेटर मध्ये जर आपण दोन इंडक्टर X1 and X2 आणि X3 कॅपॅसिटर वापरला तर हा हार्टली ऑसिलेटर बनेल तर हार्टली ऑसिलेटर चे सर्किट कसे असते आणि ते कसे काम करते कोलपिट्स ऑसिलेटर च्या बाबतीत तुम्हाला थोडं हुशार असायला पाहिजे जर तुम्ही परीक्षेमध्ये विसरलात की हार्टली आणि कोलपिट्स मध्ये किती कॅपॅसिटर आणि किती इंडक्टर असतात तर तुम्ही एका सोप्या मार्गाने ते लक्षात ठेवू शकता कोलपिट्स C पासून सुरू होतो म्हणून आपण त्यात दोन कॅपॅसिटर आणि एक इंडक्टर चा वापर करतो आणि हार्टली मध्ये ते बरोबर विरुद्ध असते म्हणजेच दोन इंडक्टर आणि एक कॅपॅसिटर अशाप्रकारे आपण हे लक्षात ठेवू शकतो तर आता आपण पाहू की हार्टली ऑसिलेटर कसा काम करतो तर हार्टली ऑसिलेटर हे एक प्रकारचे LC फीडबॅक सर्किट आहे जे आपण हाय फ्रिक्वेन्सी वेव फॉर्म किंवा सिग्नल जनरेट करायला वापरतो हे वेगवेगळ्या सर्किट कॉन्फिगरेशन ने आपण इम्प्लिमेंट करू शकतो हार्टली ऑसिलेटर मधील मुख्य भाग हा ऍम्प्लिफायर सेक्शन आणि टॅंक सेक्शन आहे टॅंक सेक्शन मध्ये दोन इंडक्टर आणि एक कॅपॅसिटर असतो प्रत्येक भाग AC सिग्नल वोल्टेज ची 180 degree फेज शिफ्ट देतो आणि म्हणून हा साईन वेव प्रोड्यूस करतो टॅंक सर्किट मध्ये तुम्ही दोन इंडक्टर आणि एक कॅपॅसिटर असतो हा इन्वर्तींग ऍम्प्लिफायर आहे म्हणून माझे आउटपुट 180 degree आऊट ऑफ फेज असेल म्हणूनच हा LC ऑसिलेटर 180 degree ची फेज शिफ्ट देतो जेव्हा मी ही 180 degree आऊट ऑफ फेज देते तेव्हा हे याला इनपुट सिग्नल इन फेज बनवते इंडक्टर सारख्या कोर वर माउंट केलेला आहे तुम्ही इथे आउटपुट ऑसिलेशन बघू शकता फीडबॅक सर्किट ने जनरेट केलेली साईन वेव ऑप अँप शी जोडलेली असते हे आपण बघितले आहे नंतर ऍम्प्लिफायर ही वेव स्थिर आणि इन्व्हर्ट करतो ऑसिलेटर ची फ्रिक्वेन्सी टॅंक सर्किट मधील व्हेरिएबल कॅपॅसिटर ने बदलता येते येथे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी साठी फीडबॅक रेशो आणि आउटपुट चा एम्पलीट्यूड स्थिर ठेवला जातो तर अशाप्रकारे हार्टली ऑसिलेटर मध्ये एंपलीफायर चा गेन निश्चित करता येतो इथे आपण उदाहरण सोडविण्यात आणि हे सर्किट electronicshub वरून घेतले आहे ही आकृती बघा हा हार्टली ऑसिलेटर आहे जो ऑपरेशनल एंपलीफायर आणि फीडबॅक LC ने बनवलेला आहे दिलेल्या व्हॅल्यू वरून ऑसिलेशन सुरू होण्यासाठी ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी आणि रजिस्टर ची मॅक्सिमम व्हॅल्यू शोधा तर हार्टली ऑसिलेटर वर उदाहरण सोडवायला खूपच सोपे आहे ऑप अँप चा वापर करून तयार केलेल्या हार्टली ऑसिलेटर चे उपयोग काय आहेत आपल्याला हा हार्टली ऑसिलेटर कशासाठी वापरावा लागतो इथे दोन वेगळ्या कोईलस ऐवजी एकच बेअर वायर ची कोईल वापरली जाऊ शकते जी कोणत्याही पॉइंटला ग्राउंड केली जाऊ शकते व्हेरिएबल कॅपॅसिटर चा वापर करून किंवा कोर हलवून ऑसिलेटर ची फ्रिक्वेन्सी बदलता येते इथे आउटपुट चा एम्पलीट्यूड स्थिर राहतो इथे कमी कंपोनेंट्स ची गरज असते दोन निश्चित इंडक्टर किंवा टेप कॉइल यात कोणत्या कमी आहेत याचा लो फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर म्हणून वापर करता येत नाही आपण मागच्या केस मध्ये फ्रिक्वेन्सी शोधली होती ती 4 9 megahertz होती म्हणून हा हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर आहे जो लो फ्रिक्वेन्सी साठी आपण वापरू शकत नाही जर इंडक्टर चा आकार वाढला तर ऑसिलेटर अवघड होईल या ऑसिलेटर च्या आउटपुट मध्ये मोठ्या प्रमाणात हार्मोनिक कन्टेन्ट असतात म्हणून हा शुद्ध साईन वेव ची गरज असलेल्या एप्लिकेशन्स मध्ये वापरता येत नाही आता आपण हार्टली ऑसिलेटर बघितला आहे आता आपण कोलपिट्स ऑसिलेटर बघू हार्टली ऑसिलेटर मध्ये दोन इंडक्टर आणि एक कॅपॅसिटर होता कोलपिट्स ऑसिलेटर मध्ये दोन कॅपॅसिटर आणि एक इंडक्टर असतो ज्याला टॅंक सर्किट असे म्हणतात कोलपिट्स ऑसिलेटर काय आहे कोलपिट्स ऑसिलेटर हा एक LC ओ सी लेटर आहे ज्याच्या टॅंक च्या फीडबॅक नेटवर्क मध्ये दोन कॅपॅसिटीव रिएक्टन्स आणि एक इंडक्टिव्ह रिएक्टन्स असतो इथे ऑप अँप मूलभूत अंपलिफिकेशन प्रोव्हाइड करतो तर फीडबॅक नेटवर्क ऑसिलेटर च्या फ्रिक्वेन्सी साठी जबाबदार असतो या सर्किट मध्ये ऑप अँप हा इन्वर्तींग अंपलिफायर ज्याचा ट्रांजिस्टर सर्किट शी तुलना करता गेन जास्त आहे म्हणून जोडलेला आहे LC नेटवर्क ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या पॉझिटिव्ह फीडबॅक मध्ये जोडलेला आहे इथे अजून एक मुद्दा असा आहे की जेव्हा सर्किट ला पावर सप्लाय देतो तेव्हा तिथे कोणताच सिग्नल नसतो तरीही ऑप अँप छोटा नॉईज वोल्टेज ऍम्प्लिफाय करतो याच्यामुळे दोन्ही कॅपासिटर चार्ज आणि डिस्चार्ज व्हायला सुरुवात करतात जेव्हा आपण पावर देतो तेव्हा नॉईज वोल्टेज च्या मदतीने कॅपॅसिटर चार्जिंग आणि डिस्चार्जिंग करायला सुरुवात करतात कारण इथे नॉईज वोल्टेज ऍम्प्लिफाय करून फीडबॅक नेटवर्क ला दिला जातो याच्यामुळे कॅपॅसिटर चार्ज आणि डिस्चार्ज होतात कॅपॅसिटर C2 च्या अक्रॉस असलेला सिग्नलचा एक भाग इन्वर्तींग एंपलीफायर दिला जातो इथे तो एंपलीफाय होतो आणि नेटवर्क ला ऑसिलेटींग ठेवतो तर इथे आपण कोलपिट्स ऑसिलेटर ची एप्लिकेशन्स पाहुयात कोलपिट्स ऑसिलेटर हाय फ्रिक्वेन्सी रेंज आणि हाय फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी साठी वापरतात दुसरं म्हणजे तो सरफेस ऍकॉस्टिकल वेव किंवा SAW resonator जेव्हा आपल्याला SAW रेझोनेटर हवा असतो तेव्हा आपण कोलपिट्स ऑसिलेटर चा वापर करतो मायक्रोवेव एप्लिकेशन्स हाय फ्रिक्वेन्सी एप्लिकेशन्स मोबाईल आणि कम्युनिकेशन सिस्टीम इत्यादी तसेच हे केओटिक सर्किट मध्ये जे ऑडिओ फ्रिक्वेन्सी रेंज पासून ऑप्टिकल बँड पर्यंत ऑसिलेशन जनरेट करू शकतात त्यात वापरले जातात तसेच ब्रोडबंड कम्युनिकेशन स्पेक्ट्रम सप्रेडींग सिग्नल इत्यादी म्हणजेच कोलपिट्स ऑसिलेटर ची खूप एप्लिकेशन्स आहेत तर अशाप्रकारे आपण LC चा वापर करून कोलपिट्स ऑसिलेटर डिझाईन करू शकतो तर मुलांनो आपण या मॉड्यूल मध्ये काय शिकलो आहोत आपण कोलपिट्स ऑसिलेटर आणि हार्टली ऑसिलेटर सर्किट चा वापर करून डिझाईन करायला शिकलो आहोत जेव्हा कधी आपल्याला 2C and 1L or 2L and 1C चा वापर करून सर्किट डिझाईन करायचे असेल तेव्हा हार्टली ऑसिलेटर मध्ये 2L आणि 1C आणि कोलपिट्स ऑसिलेटर मध्ये 2C आणि 1L असे असेल तर हे या ठराविक मॉड्यूल साठी आहे पुढच्या मॉड्यूल मध्ये आपण क्रिस्टल ऑसिलेटर डिझाईन करायला शिकणार आहोत जो स्थिर ऑसिलेटर आहे तर हे ठराविक मॉड्यूल अभ्यासा कोलपिट्स ऑसिलेटर आणि हार्टली ऑसिलेटर समजून घ्या तसेच LC ऑसिलेटर कसे डिझाईन केले जातात ते अभ्यासा आपण पुढच्या मॉड्यूल मध्ये क्रिस्टल ऑसिलेटर चा अभ्यास करणार आहोत आपण पुढच्या मॉड्यूल मध्ये भेटू तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि मजा करा इथे मी तुमचा निरोप घेते